या सत्रात आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण टेस्टिंगच्या काही बेसिक संकल्पना पाहिल्या होत्या आणि नंतर आपण विविध ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स बघितल्या होत्या आणि नंतर काही व्हाईट बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स बघितल्या होत्या आणि आपण सांगितले होते की व्हाईट बॉक्सचे मुख्यतः दोन प्रकार आहेत एक कव्हरेजवर आधारित आहे आणि दुसरी फॉल्ट बेस्ड आहे आणि आपण कव्हरेज आधारित टेस्टिंग टेक्निक्स शोधणे सुरू केले आहे कव्हरेज आधारित टेस्टिंग टेक्निक्स मध्ये आपण स्टेटमेंट कव्हरेज ब्रान्च किंवा डिसिजन कव्हरेज विविध कंडीशन कव्हरेज टेक्निक आणि नंतर आपण पाथ टेस्टिंग देखील पाहिले होते आज आपण आणखी काही व्हाईट बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स पाहू चला सुरुवात करूया पण त्याआधी आपण तुम्हाला किती समजले आहे ते बघायला आवडेल आणि आमच्या आधीच्या चर्चेची काही प्रश्न तुम्हाला विचारतो पहिला प्रश्न म्हणजे कव्हरेज बेस्ड टेस्टिंग मध्ये तुम्हाला काय समजते येथे कव्हरेज म्हणजे काय काय कव्हरेज केले आहे तर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण आपली स्वतःची क्षमता तपासू शकता या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कव्हरेज बेस्ड टेस्टिंग मूलत टेस्ट एक्झिक्युशन म्हणजे काही प्रोग्राम घटक समाविष्ट करते किंवा काही प्रोग्राम एलेमेंट्स एक्सिक्युट करते आणि प्रोग्राम एलेमेंट्स जे आपण विचारात घेतो ते स्टेटमेंट असू शकतात कंडिशन असू शकतात कॉम्पोनन्ट कंडिशन असू शकतात पाथ असू शकतात आणि इत्यादी आता आणखी एक प्रश्न पाहू कंडीशन कव्हरेजचे विविध प्रकार काय आहेत आपण आतापर्यंत पाहिलेल्या विविध प्रकारच्या कव्हरेज टेस्टिंग कोणत्या आहेत आणि इथे मला आशा आहे की तुम्हाला विविध प्रकारच्या कव्हरेज टेक्निक्सची आठवण असेल आपण स्टेटमेंट कव्हरेजवर चर्चा केली जी सर्वात विकेस्ट होती मग आपण ब्रान्च आणि डिसिजन कव्हरेज बघितले आपण बेसिक कंडिशन कव्हरेज पाहिले आपण डिसिजन कव्हरेजसह बेसिक कंडिशन पाहिले आपण मल्टिपल कंडीशन कव्हरेज एमसीडीसी कव्हरेज आणि पाथ कव्हरेज पाहिले आता पुढील प्रश्न असा आहे की कव्हरेज बेस्ड टेस्टिंग नेमकी कशी केली जाते टेस्टर ला काय करायचे आहे त्याला प्रोग्राम कंट्रोल फ्लो ग्राफ विकसित करावा लागेल आणि नंतर टेस्ट केसेस ची डिझाइन करावी लागेल हे तुम्हाला आठवत असेल आपण म्हटले होते की केवळ व्हेरी ट्रेव्हिअल प्रोग्रॅमसाठी आपण टेस्ट इनपुट विकसित करू शकतो ज्यामुळे प्रोग्राम घटकांचे कव्हरेज होईल प्रॅक्टिकल प्रोग्रॅमसाठी आपण खरोखर कव्हरेज बेस्ड टेस्ट सूट तयार करत नाही आपण टेस्टिंग इनपुट रँडम टेस्टिंग इनपुट देतो आणि नंतर आमच्याकडे एक टूल आहे जे कव्हरेज मोजते आणि डिझायर्ड कव्हरेज मेट्रिक साध्य होईपर्यंत आपण इनपुट देत राहतो आमचे मेट्रिक 100 टक्के स्टेटमेंट कव्हरेज 90 टक्के पाथ कव्हरेज वगैरे असू शकते आता पुढील प्रश्न हा आहे की फॉल्ट बेस्ड टेस्टिंगने तुम्हाला काय समजते तुम्हाला आठवत असेल आपण सांगितले होते की मुळात व्हाईट बॉक्स टेस्टिंग टेक्निकच्या दोन कॅटेगोरीस आहेत एक कव्हरेज बेस्ड टेक्निक आहे जेथे आपण काही प्रोग्राम एलेमेंट्स कव्हर किंवा एक्सिक्युट करण्याचा प्रयत्न करतो जिथे इतर प्रकारच्या व्हाईट बॉक्स टेस्टिंगप्रमाणे आपण प्रोग्राममध्ये विशिष्ट प्रकारचे फॉल्ट सादर केले आणि नंतर टेस्ट केसेस त्यांना शोधण्यात सक्षम आहेत की नाही ते तपासा जर टेस्ट केसेस त्यांना शोधण्यात सक्षम नसतील तर आपण अधिक टेस्ट केसेस जोडून टेस्टिंग प्रकरणे मजबूत करतो तर आपण बेसिक कन्सेप्ट वगळता आजपर्यंत कोणत्याही फॉल्ट बेस्ड टेस्टिंग टेक्निक कडे पाहिले नाही आज आपण मुटेशन टेस्टिंग बघू जे एक फॉल्ट बेस्ड टेस्टिंग आहे आता पुढील प्रश्न फॉल्ट बेस्ड टेस्टिंग टेक्निकचे उदाहरण देतो मला वाटते की प्रत्येकजण उत्तर देण्यास सक्षम असेल आपण म्हणतो कि फॉल्ट बेस्ड टेस्टिंगच्या उदाहरणामध्ये मुटेशन टेस्टिंग आहे आता आपण चर्चा केलेल्या व्हाईट बॉक्स कव्हरेज बेस्ड टेस्टिंग टेक्निकच्या काही महत्वाच्या निकषांची आठवण करूया आपण असे म्हटले होते की सर्वात मजबूत व्हाईट बॉक्स टेस्टिंग शक्य आहे हि ऑल पाथ कव्हरेज म्हणजे तुम्हाला आठवत असेल की एखाद्या प्रोग्रॅम मध्ये ऑल पॉसिबल पाथचा समावेश असतो परंतु नंतर आपण असे नमूद केले होते की ऑल पाथ कव्हरेज प्रत्यक्षात एक अतिशय इम्प्रॅक्टिकली क्रिटेरिअन आहे कारण तेथील लूप्स तेथे लार्ज नंबर ऑफ पाथ असू शकतात लाखो किंवा कोट्यवधी रस्ते असू शकतात जेव्हा प्रोग्राम मध्ये लूप आणि नंतर पण लूप्स आपण सर्वात कमकुवत व्हाईट बॉक्स टेस्टिंगकडे पाहिले होते तेव्हा सगळे रस्ते कव्हर करणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे स्टेटमेंट कव्हरेज हे टेक्निक आणि नंतर आपण ब्रान्च किंवा डिसिजन कव्हरेज बघितले जी स्टेटमेंट कव्हरेजपेक्षा एक मजबूत टेक्निक आहे आपण बेसिक कंडिशन कव्हरेजकडे पाहिले होते जिथे प्रत्येक कॉम्पोनन्ट कंडिशन किंवा ऑटोमिक कंडिशन खरी आणि चुकीची व्हॅलू गृहीत धरले जाते आपण ब्रान्च आणि कंडीशन कव्हरेजकडे पाहिले होते किंवा ज्याला कंडिशन डिसिजन कव्हरेज असेही म्हटले जाते जे कंडीशन कव्हरेज आणि ब्रान्च डिसिजन कव्हरेज या दोन्हीपेक्षा मजबूत आहे आणि आपण एमसीडीसी कव्हरेजकडे पाहिले जे ब्रान्च आणि कंडीशन कव्हरेजपेक्षा मजबूत आहे आपण बेसिस पाथ कव्हरेज बघितले आणि त्यावर चर्चा केली ज्याला आपण पाथ कव्हरेज म्हणतो आणि कधीकधी याला इंडिपेंडंट कव्हरेज देखील म्हटले जाते आणि नंतर आपण मल्टिपल कंडीशन कव्हरेजकडे पाहिले होते जे एमसीडीसी कव्हरेजपेक्षा मजबूत आहे परंतु नंतर आपण सांगितले मल्टिपल कंडीशन कव्हरेजमुळे मोठ्या संख्येने टेस्ट केसेस होऊ शकतात जेव्हा ऑटोमिक कंडिशन किंवा कॉम्पोनन्ट कंडिशन ची संख्या हि कंपोसिट कंडिशन किंवा डिसिजन स्टेटमेंट पेक्षा मोठी असते विशेषतः आपण सांगितले की जर दहा कॉम्पोनन्ट कंडिशन असतील तर आमच्याकडे अनेक कंडिशन कव्हरेजसाठी 210 टेस्ट केसेस असतील आणि जर 20 किंवा 30 ऑटोमिक कंडिशन ह्या कंडिशनल एक्सप्रेसन मध्ये असतील मग आमच्याकडे मोठ्या संख्येने टेस्ट केसेस असतील लाखो आणि अगदी कोट्यवधी टेस्ट केसेस अनेक कंडिशन कव्हरेज साध्य करण्यासाठी आवश्यक आहेत आणि म्हणूनच मल्टिपल कंडिशन कव्हरेज खरोखर एक प्रॅक्टिकल टेस्टिंग टेक्निक मानले जात नाही आणि सामान्यतः कोणीही कंडिशन कव्हरेजसाठी प्रोग्रामची टेस्टिंग केली पाहिजे असा आग्रह धरत नाही परंतु सामान्यतः प्रॅक्टिकली काय महत्वाचे आहे कव्हरेज टेक्निक म्हणजे एमसीडीसी कव्हरेज आणि पाथ कव्हरेज म्हणून सामान्यपणे जेव्हा एखादा प्रोग्रॅम मोठ्या संख्येने युझरद्वारे वापरला किंवा व्यावसायिक वापरण्यासाठी परत केला जातो तेव्हा टेस्टर एमसीडीसी कव्हरेज आणि पाथ कव्हरेज या दोन्ही गोष्टी पूर्ण करण्याच्या हेतूने टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि या आकृती मध्ये हे दोन्ही पूरक टेस्ट केसेस म्हणजेच पूरक टेस्टिंग असल्याचे दिसून येते आपण काय बनवले होते कॉम्पलिमेन्टरी टेस्टिंगद्वारे तुम्हाला काय म्हणायचे आहे आपण आधी डिफाइन केले होते की पाथ कव्हरेज हे इन्सुअर करत नाही की आपण एमसीडीसी कव्हरेज साध्य केले आहे आणि त्याचप्रमाणे जर आमच्या टेस्टिंग संचने एमसीडीसी कव्हरेज मिळवले तर याचा अर्थ असा नाही की आपण पाथ कव्हरेज मिळवले आहे म्हणून जर तुम्ही एखाद्या प्रोग्रामची टेस्टिंग घेत असाल ज्याचा वापर मोठ्या प्रमाणात युझर बहुतेक सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये करत असतील तर त्यांनी त्यांच्या प्रोग्रामची टेस्टिंग दोन महत्वाच्या तंत्रांचा वापर करून केली एमसीडीसी टेस्टिंग आणि पाथ टेस्टिंग आता आणखी एक महत्वाचे व्हाईट बॉक्स टेस्टिंग टेक्निक पाहू ज्याला डेटा फ्लो टेस्टिंग म्हणतात येथे डेटा फ्लो टेस्टिंगमध्ये मुख्य कल्पना अशी आहे की आमच्याकडे टेटेस्ट केसेस आहेत जसे की व्हेरिएबल्सची व्याख्या आणि वापर समाविष्ट आहेत तर टेस्ट केसेस डिफाइन केली जातात किंवा युझर स्पेसिफिक व्हेरिएबल्सची ठिकाणे काय आहेत यावर आधारित आपण प्रोग्रामद्वारे पाथ डिफाइन करतो मी फक्त पुनरावृत्ती करतो की डेफिनिशन च्या लोकेशन आणि युझर स्पेसिफिक व्हेरिएबल्सचा वापर प्रोग्रामद्वारे पाथ डिफाइन करतो हे आपण चर्चा केलेल्या पाथ कव्हरेजच्या विपरीत आहे ज्यावर पाथ हे आपण कंट्रोल फ्लो ग्राफवर डिफाइन केले होते पाथ हे फ्लो ग्राफ कंट्रोल फ्लो ग्राफ वर डिफाइन केले जात नाही परंतु येथे आपण डेटा कसा फ्लो किंवा डेटा डेफिनिशन आणि वापर कुठे होतात आणि त्या आधारावर आपण पाथ डिफाइनकेला ते पाहिले फक्त एक उदाहरण देण्यासाठी आपण या c प्रोग्रॅम कडे बघूया आणि येथे जसे आपण स्टेटमेंट मध्ये पाहू शकतो दोन a ने नियुक्त केले आहे 5 किंवा आपण असे म्हणतो की स्टेटमेंट 2 व्हेरिएबल a ला डिफाइन करते आणि नंतर आपल्याकडे स्टेटमेंट 3 आहे जे व्हेरिएबल c स्टेटमेंट 4 चा वापर करते d च्या वापरांप्रमाणे परंतु जर तुम्ही विधान 5 बघितले तर आमच्याकडे व्हेरिएबल a चा वापर आहे तर व्हेरिएबल a ची डेफिनिशन स्टेटमेंट 2 मध्ये येते आणि व्हेरिएबल a स्टेटमेंट 5 मध्ये वापरली जाते आता आपण स्टेटमेंट 6 पाहू स्टेटमेंट 6 मध्ये आमच्याकडे व्हेरिएबल a चे दोन्ही उपयोग आहेत आणि व्हेरिएबल a ची डेफिनिशन देखील आहे कारण a हा RHS वर दिसण्या व्यतिरिक्त LHS वर दिसतो त्याचप्रमाणे स्टेटमेंट 8 वर आपल्याकडे पुन्हा व्हेरिएबल a चा वापर आहे तर येथे प्रत्येक स्टेटमेंटसाठी आपण दोन सेट डिफाइन करतो एका सेटला DEF S असे म्हणतात जर स्टेटमेंट क्रमांक S असेल तर आपण DEF S डिफाइन करतो जे सर्व व्हेरिएबल्स X चा सेट आहे जसे की X मध्ये X ची डेफिनिशन असते आणि विशेषत स्टेटमेंट सर्वात जास्त एक व्हेरिएबल परिभाषित करते तरस्टेटमेंटची व्याख्या सेट सामान्यतः एक व्हेरिएबल असेल तर स्टेटमेंट एसचा वापर सेटअनेक व्हेरिएबल्स असू शकतात स्टेटमेंट अनेक व्हेरिएबल्स वापरू शकते आणि हे शक्य आहे की ते व्हॅल्यू असाईन करू शकते किंवा एका व्हेरिएबलचे व्हॅल्यू डिफाइन करू शकते आता हे उदाहरण बघूया b च्या बरोबरीने आणि येथे स्टेटमेंट क्रमांक 1 आहे तर आपण स्टेटमेंट 1 चा DEF सेट लिहितो आणि स्टेटमेंट 1 चा चा युझ सेट b आहे आता दुसरे उदाहरण पाहू तर कदाचित मी DEF 2 लिहू शकलो असतो कारण मी त्याला 2 म्हणून क्रमांक देतो म्हणून स्टेटमेंट 2 चा DEF सेट a आहे तर हे व्हेरिएबल a डिफाइन करते आणि स्टेटमेंट 2 चा USES सेट a आणि b दोन्ही आहे कारण a आणि b दोन्ही वापरले जातात आता आपण म्हणतो की व्हेरिएबल X हे स्टेटमेंट S1 वर लाइव्ह आहे व्हेरिएबल लाईव्ह आहे जर x ला स्टेटमेंट S वर डिफाइन केले जाते आणि S आणि S1 मधून X ची आणखी डेफिनिशन नाही तर स्टेटमेंट S व्हेरिएबल x एका स्टेटमेंटवर डिफाइन S दुसर्या स्टेटमेंट S1 वर थेट आहे जर त्या व्हेरिएबलची इंटरमीडिअट डेफिनिशन नसेल आता एक व्हेरिएबल लाइव्ह आहे की नाही हे उदाहरणासह पाहू तर ही a ची डेफिनिशन आहे आणि ही a चा वापर आहे आणि a ची कोणतीही इंटरव्हेनिंग डेफिनिशन नाही आणि म्हणून व्हेरिएबल a ची डेफिनिशन स्टेटमेंट 5 वर लाइव्ह आहे आणि स्टेटमेंट 6 वर देखील लाइव्ह आहे परंतु नंतर ती नाही राहतात स्टेटमेंट 8 मध्ये 2 ची डेफिनिशन लाइव्ह नाही कारण ती स्टेटमेंट 6 मध्ये रिडिफाइन केली गेली आहे परंतु 6 वर a 6 ची डेफिनिशन स्टेटमेंट 8 वर लाइव्ह आहे म्हणून 2 पासून स्टेटमेंट 5 वर लाइव्ह आहे आता आपण काय चर्चा केली यावर हे आधारित आपण डीयू चेन डिफाइन करू शकतो डीयू चेन ही एक ट्रीपलेट असते ज्यामध्ये एका व्हेरिएबलचे नाव असते ज्यावर ते डिफाइन केले जाते आणि ज्या स्टेटमेंट वर ते थेट आहे तर X हा S च्या DEF सेट मध्ये आहे X हा SES च्या USES सेट मध्ये आहे आणि S ची कोणतीही इंटरव्हेइंग डेफिनिशन नाही सॉरी S आणि S1 दरम्यान X ची याला आपण डीयू चेन म्हणतो सर्वात सिम्पल डेटा फ्लो टेस्टिंग म्हणजे प्रोग्राममधील सर्व DU चेन कव्हर करणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की जिथे जिथे व्हेरिएबलची डेफिनिशन आहे त्या व्हेरिएबलचा वापर असलेली एक टेस्ट केस असणे आवश्यक आहे त्या दोन स्टेटमेंटला कव्हर करणे आवश्यक आहे तर आपण सांगितले की ही सर्वात सोपी डेटा फ्लो टेस्टिंग आहे अजून डेटा फ्लो टेस्टिंग क्रायटेरिया अडवान्सड क्रायटेरिया आहे परंतु आपण त्याबद्दल चर्चा करणार नाही परंतु फक्त डेटा फ्लो टेस्टिंगच्या बेसिक कन्सेप्ट आणि डीयू चेन कव्हरेजच्या सर्वात सोप्या डेटा टेस्टिंग टेक्निककडे पाहत आहोत तर DU चेन कव्हरेज साध्य करण्यासाठी आवश्यक टेस्ट केसेस काय असतील ते पाहूया आता या स्टेटमेंटकडे पाहूया जिथे आपल्याकडे स्टेटमेंट B1 आहे जे व्हेरिएबल a ला डिफाइन करते आणि नंतर काही कंडिशनस आहेत ज्या इतर व्हेरिएबल्स वापरतात A आणि ब्लॉक B4 वापरू नका हे व्हेरिएबल a वापरते आता इतर व्हेरिएबल्स देखील आहेत त्यावर आधारित आपण चर्चा केलेल्या उदाहरणासाठी DU चेनची गणना करू शकतो a हे ब्लॉक 1 मध्ये डिफाइन केलेले व्हेरिएबल आहे आणि ब्लॉक 5 मध्ये वापरले जाते आणि हे डीयू चेन बनवते आता अँसुम X स्टेटमेंट वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये वापरले जाते आपल्याकडे मोठ्या संख्येने चेन्स असतील परंतु नंतर या चेन्स ना कव्हर करण्यासाठी आपल्याला फक्त काही पाथची आवश्यकता आहे कारण मल्टिपल चैन्स वेगवेगळ्या कंट्रोल फ्लो पाथ वर येऊ शकतात आता दुसरे व्हाईट बॉक्स टेस्टिंग टेक्निकल बघूया जे म्युटेशन टेस्टिंग आहे आणि आपण म्हटले होते की म्युटेशन टेस्टिंग हे कव्हरेज टेस्टिंग नाही परंतु हे फॉल्ट आधारित टेस्टिंग टेक्निक आहे जेथे आपण प्रोग्राममध्ये विशिष्ट प्रकारचा फॉल्ट सादर करतो आणि नंतर टेस्टिंग प्रकार त्या फॉल्टविरुद्ध प्रभावी आहेत का ते तपासा नसल्यास टेस्ट सूट बळकट करण्यासाठी अतिरिक्त टेस्ट केसेस वाढविण्यात येईल जेणेकरून विशिष्ट प्रकारचे फॉल्ट शोधले जातील आता येथे बेसिक कल्पना पाहू म्युटेशन टेस्टिंग मध्ये प्रथम आपण काही कव्हरेज टेस्टिंग टेक्निकचा वापर करतो आणि काही कव्हरेज टेक्निकचे कव्हरेज साध्य करण्यासाठी आमच्याकडे काही टेस्ट केसेस आहेत तर सुरुवातीच्या टेस्ट सुट हया आपण चर्चा केलेल्या काही व्हाईट बॉक्स कव्हरेज टेक्निकचा वापर करून डिझाइन केले आहे आता इनिशिअल टेस्टिंग पूर्ण झाल्यावर इनिशिअल टेस्टिंग हि एमसीडीसी टेस्टिंग असू शकते किंवा पाथ टेस्टिंग असू शकते किंवा दोन्ही असू शकते आणि एकदा आपण हे वापरून टेस्टिंग केली की आम्हाला टेस्ट केसेस बग्स विरुद्ध खरोखर प्रभावी आहे की नाही हे तपासायचे आहे आणि म्हणून आपण म्युटेशन टेस्टिंग करतो म्युटेशन टेस्टिंग करण्यामागील मेन आयडिया म्हणजे आपण प्रोग्राममध्ये लहान बदल करतो आणि जेव्हा आपण एखादा प्रोग्राम बदलतो ज्याचा बेसिक अर्थ बग असतो तर प्रोग्रामरने लिहिलेला ओरिजिनल प्रोग्रॅम आपण त्यात लहान बदल करतो कदाचित आपण अरीथमेटिक ऑपरेटरला प्लस वरून मायन्स मध्ये बदलू शकतो किंवा कदाचित आपण व्हेरिएबलचा प्रकार बदलला आहे ही एका प्रोग्राममधील लहान बदलांची काही उदाहरणे आहेत आणि प्रत्येक लहान बदल विचार करण्यासाठी तो प्रत्यक्षात एक बग आहे एक प्रकारचा बग आहे तर आता आपण एक बग सादर केला आहे हे जाणून घेऊन आपण टेस्ट केसेस चालवतो आपण पुन्हा टेस्ट केसेस चालवतो आणि हे बगपकडले आहे की नाही ते तपासतो याचा अर्थ काही टेस्ट केसेस प्रोग्राममध्ये बग आणल्याचा संकेत देत नाहीत तर येथे हि मेन आयडिया आहे आपण म्युटेड प्रोग्राम तयार करून प्रोग्राममध्ये फॉल्ट समाविष्ट करतो म्युटेड प्रोग्राममध्ये एक सिम्पल बग आहे आणि आता टेस्ट केस चालवला जातो आणि टेस्ट केसेस चालविण्यासाठी हे अगदी सरळ पुढे असू शकते आमच्याकडे रेकॉर्ड आणि प्ले टूल असल्यास आपण सहजपणे सर्व टेस्ट केसेस चालवतो आणि सर्व टेस्ट केसेस पास झाली आहेत किंवा काही टेस्ट केसेस फेल झाली आहेत का ते तपासतो तर ज्या टर्मिनॉलॉजी ची आपण येथे चर्चा केली आहे तो एक म्युटेड प्रोग्राम आहे म्युटेड प्रोग्राम हा असा आहे जिथे आपण मुद्दाम काही मायनॉर फॉल्ट आणल्या आणि आपण ज्या प्रकारचा बदल लागू करतो त्याला आपण म्युटंट म्हणतो आता जर आमच्याकडे हा म्युटेड प्रोग्राम आहे आणि आपण आमची टेस्ट केसेस चालवतो आणि नंतर काही टेस्ट केसेस फेल ठरतात तर आम्हाला माहित आहे की आमची टेस्ट केसेस चांगली टेस्टिंग घेत आहेत त्यांनी आपण सादर केलेला बग पकडला आहे आणि आपण म्हणतो की म्युटेट डेड आहे याचा अर्थ असा आहे की या प्रकारच्या बग्स आमच्या टेस्ट केसेस शोधण्यात सक्षम आहेत आणि टेस्टिंगचे केस ते शोधत आहेत की नाही हे तपासण्यासाठी आपण नवीन बगचा प्रयत्न करू शकतो परंतु नंतर जर सर्व टेस्ट केसेस पास झाली आणि आम्हाला माहित आहे की आपण बग आणला आहे तर आमची टेस्ट केसेस आहेत पुरेसे चांगले नाही आम्हाला आमची टेस्ट केसेस वाढवणे आवश्यक आहे जोपर्यंत आपण सादर केलेला बग पकडला जात नाही तोपर्यंत अतिरिक्त टेस्ट केसेस जोडणे आवश्यक आहे म्हणून जर म्युटेड प्रोग्रामसाठी टेस्ट केसेस पास झाली तर आपण म्हणतो की म्युटंट लाईव्ह आहे आणि ती म्युटेशन टेस्टिंग मध्ये वापरली जाणारी टर्मिनॉलॉजी आहे आणि नंतर आपण अतिरिक्त टेस्ट केसेस तयार केली पुढील टेस्ट केसेस चालवली जोपर्यंत टेस्ट केसेस बगला शोधण्यात अपयशी ठरत नाही ओळख करून दिली होती तर या म्युटेशन टेस्टिंग चा एक फायदा असा आहे की म्युटेड प्रोग्रामची निर्मिती लहान बदल करणे आणि सर्व टेस्ट केसेस चालवणे दोन्ही खूप सहजपणे ऑटोमेशन करू शकतात आणि म्हणूनच मोठ्या संख्येने मुटेंट किंवा इतर मध्ये निर्माण करणे शक्य आहे जरी आपल्याकडे दहापट किंवा शेकडो हजारो म्युटेड प्रोग्राम असू शकतात तरीही हा प्रॉब्लेम नाही आम्हाला ते म्यानुअली करायचे नाही आपण हे सर्व म्युटेड प्रोग्राम एका टूल ने निर्माण करू शकतो आणि तसेच आपण सर्व टेस्ट केसेस चालवू शकतो आणि हे पास किंवा फेल आहे की नाही हे तपासू शकतो आणि म्हणूनच म्युटेशन टेस्टिंग टेक्निक ऑटोमेशनसाठी अनुकूल आहे आपण हे सत्र या टप्प्यावर थांबवू आणि पुढील सत्रात सुरू ठेवू